यूजर डिफाइन डेटा स्ट्रक्चर्स संदर्भाचे शेवटचे उदाहरण म्हणजे आपण बायनरी सर्च की पाहू अशा परिस्थितीत आपल्याला डायनॅमिक डेटा क्रमवारीत ठेवण्याची आवश्यकता आहे या ठिकाणी एक गोष्ट लक्षात असू द्यावी ती म्हणजे सॉर्टिंग चे बायप्रॉडक्ट म्हणजे व्हॅल्यू शोधण्यासाठी आपण बायनरी सर्च वापरू शकतो परंतु डेटा क्रमवारीत ठेवा आपण डेटा क्रमवारी लावू शकलो तर बायनरी सर्च वापरला जाऊ शकतो डेटा डायनॅमिकरित्या बदलत असेल तर बायनरी सर्चचा उपयोग करण्यासाठी कार्यक्षम नसलेल्या डेटा रीसॉर्टिंग करत रहावे लागेल समजा आपल्याकडे आयटमचा एक क्रम आहे उदाहरणार्थ हीप प्रमाणे आयटम वेळोवेळी इन्सर्ट आणि डिलीट केले जात असतील आणि आपण क्रमवारी लावलेली लिस्ट करण्याचा प्रयत्न केला नंतर प्रत्येक इन्सर्ट किंवा डिलीट चा ट्रॅक ठेवण्याचा प्रयत्न केला तर या प्रकरणात प्रत्येक इन्सर्ट किंवा डिलीट केल्यानंतर ठेवावी लागणारी ऑर्डर आणि त्यासाठी लागणारा वेळ देखील महाग असेल तथापि असे दिसून आले की आपण ट्री सारख्या डेटा स्ट्रक्चर चा उपयोग करू शकतो किंवा प्रायोरिटी क्यू प्रमाणे असलेल्या ट्री स्ट्रक्चर कडे जाऊ शकतो आणि नंतर इन्सर्ट डिलीट किंवा इफिसिएंटली सर्च करू शकतो आपल्या मनात असलेले डेटा स्ट्रक्चर बायनरी सर्च ट्री या नावाने ओळखले जाते बायनरी सर्च ट्री मध्ये आपण प्रत्येक व्हॅल्यू ची केवळ एकच कॉपी ठेवतो साधारणपणे हे सेट ठेवण्यासारखे असते त्या ठिकाणी आपण डुप्लिकेट व्हॅल्यू ठेवत नाही बायनरी सर्च ट्री मध्ये व्हॅल्यू पुढील प्रमाणे ऑर्गनाइज केल्या जातात प्रत्येक नोड साठी करंट नोड पेक्षा लहान असलेल्या व्हॅल्यू डाव्या बाजूला आणि करंट नोड पेक्षा मोठ्या असलेल्या व्हॅल्यू उजव्या बाजूला असतात या ठिकाणी बायनरी सर्च ट्री चे उदाहरण दिले आहे तुम्ही पाहू शकतात की रूट नोड 5 असून इतर लहान व्हॅल्यू म्हणजे 1 2 आणि 4 या रूट नोड च्या डाव्या बाजूला आहेत त्याचप्रमाणे मोठ्या व्हॅल्यू म्हणजे 8 आणि 9 या रूट नोड च्या उजव्या बाजूला आहेत ही बायनरी सर्च ट्री ची रीकर्सिव्ह प्रॉपर्टी आहे उदाहरणार्थ तुम्ही खालच्या बाजूला गेलात आणि नोड लेबल 2 पाहिले तर तुमच्या लक्षात येईल की त्या ठिकाणी 1 आणि 4 या दोन व्हॅल्यू आहेत त्यापैकी 1 ही 2 पेक्षा लहान असल्यामुळे नोड 2 च्या डाव्या बाजूला आहे तर 4 ही 2 पेक्षा मोठी असल्यामुळे नोड 2 च्या उजव्या बाजूला आहे त्याचप्रमाणे नोड 8 कडे पाहिले असता आपल्या लक्षात येईल की त्या ठिकाणी केवळ एक व्हॅल्यू 9 आहे त्यामुळे नोड 8 ला डावीकडचे चाइल्ड नाही परंतु 9 हे 8 चे उजव्या बाजूचे सब ट्री आहे आपण ज्याप्रमाणे यूजर डिफाइन लिस्ट मेंटेन केल्या अगदी त्याचप्रमाणे बायनरी सर्च ट्री मेंटेन करू शकतो या ठिकाणी फरक केवळ इतकाच आहे की लिस्ट मध्ये आपल्याकडे व्हॅल्यू आणि नेक्स्ट पॉईंटर होता तर या बायनरी सर्च ट्री मध्ये आपल्याकडे प्रत्येक नोड च्या खाली दोन व्हॅल्यू असतात त्या म्हणजे लेफ्ट चाइल्ड आणि राईट चाइल्ड म्हणजेच प्रत्येकी नोड लेफ्ट चाइल्ड आणि राईट चाइल्ड अशा तीन एटम व्हॅल्यू स्टोअर कराव्या लागतात आपण बायनरी सर्च ट्री चे काही उदाहरण पाहू समजा रूट नोड 5 असून इतर 4 नोड आहेत रूट नोड 5 ला नोड 2 आणि 8 साठी पॉइंटर आहेत त्यानंतर नोड 2 ला नोड 1 आणि 4 साठी पॉइंटर आहेत हे नोड लिफ नोड समजले जातात त्यांना चिल्ड्रन नसतात लेफ्ट आणि राईट पॉइंटर नन असतात म्हणजेच त्या डायरेक्शन मध्ये काहीही नाही त्याचप्रमाणे नोड 8 ला लेफ्ट पॉइंटर नन आहे कारण त्याला लेफ्ट चाइल्ड नाही राईट पॉइंटर नोड 9 ला पॉईंट करतो त्यानंतर नोड 9 ला दोन नन पॉइंटर आहेत कारण तो देखील लिफ नोड आहे आता असे दिसून येईल की आपल्याला हे रिप्रेझेंटेशन रीकर्सिव प्रेझेन्टेशन साठी अधिक चांगल्या पद्धतीने करावे लागेल तर आपण काय करू शकतो आपण ट्री केवळ व्हॅल्यू आणि दोन नन पॉइंटरसह टर्मिनेट न करता सर्व फील्डसह एम्पटी नोड्स ची एक लेअर जोडू सगळ्या फिल्ड एम्पटी असलेला नोड हा एम्पटी नोड असेल नन व्हॅल्यू नसलेल्या लीफ नोड मध्ये व्हॅल्यू असेल आणि त्याचे दोन्ही चिल्ड्रन एम्पटी नोड असतील खरेतर एम्पटी नोड चे डाव्या आणि उजव्या बाजूचे पॉइंटर म्हणजे एम्पटी चिल्ड्रन असतील त्या त्यामुळे रीकर्सिव्ह फंक्शन लिहिणे सोपे जाते आपण तसे केले नाही तर आपल्याला रीकर्सिव्ह फंक्शन इम्प्लिमेंट करायला थोडे जड जाईल या ठिकाणी समजून घेण्याची गोष्ट म्हणजे आपले ट्री स्ट्रक्चर कसे बदलत आहे वर स्लाईड मध्ये उदाहरणा आधीचे स्ट्रक्चर दिले आहे तुम्ही लिफ नोड पाहता लक्षात येईल की लिफ नोड मध्ये व्हॅल्यू आहेत आणि त्यांचे डाव्या आणि उजव्या बाजूचे दोन्ही पॉइंटर एकदम नन आहेत आपल्याला ते बदलायचे आहेत आपल्याला काय करायचे आहे तर आपल्याला नन असलेल्या प्रत्येक ठिकाणी खाली एम्पटी नोड इन्सर्ट करायचा आहे तो नोड मिळवायचा आहे यामुळे ट्री ची नक्कीच थोडी वाढ होईल परंतु कॉस्ट बदलणार नाही तुम्ही कॉस्ट कॅल्क्युलेट करू शकतात आपण तसे केल्यामुळे तयार होणारे नवीन ट्री खाली स्लाईड मध्ये दाखविल्याप्रमाणे असेल प्रत्येक लिफ नोडच्या खाली ज्या ठिकाणी नन पॉइंटर आहे त्या ठिकाणी पाथ संपला आहे असे दर्शविले जाते आपण त्याठिकाणी तिन्ही फिल्ड नन असलेला एक एक्सट्रा नोड जोडू आपल्याला हे प्रोग्रामिंग साठी खूप उपयोगी ठरेल बायनरी सर्च ट्री साठी अशा प्रकारचे रिप्रेझेंटेशन आपण वापरू प्रत्येक नोड ला तीन पॉइंटर असतील आणि लिफ रोड साठी तिन्ही फिल्ड नन असलेली एम्पटी नोड ची एक्सट्रा लेअर असेल या ठिकाणी ट्री साठी चा बेसिक क्लास दिला आहे पूर्वीप्रमाणे आपल्याकडे इनिट फंक्शन आहे जे सुरुवातीची व्हॅल्यू घेते ती डीफॉल्टनुसार नन असते इनिट फंक्शन खालील प्रमाणे कार्य करते आपण प्रथम इनिशियल व्हॅल्यू सेट करतो ती नन असू शकते त्या ठिकाणी काही व्हॅल्यू असल्यास आपण एका नोडसह एक ट्री बनवतो अशा परिस्थितीत आपल्याला हे एम्पटी नोड्स तयार करावे लागतील आता या ठिकाणी आपल्याला एक गोष्ट विचारात घ्यावी लागेल की जर आपण मागे गेलो आणि व्हॅल्यू दिली नाही म्हणून कदाचित ही केस योग्यरित्या पाहणे आवश्यक आहे जर आपण व्हॅल्यू दिली नाही तर आपले ट्री नन नन नन अशाप्रकारे एम्पटी ट्री म्हणून तयार होते इनिशियल व्हॅल्यू नन असेल तर आपल्याला अशा प्रकारचे ट्री मिळते इनिशियल व्हॅल्यू नन नसेल तर आपण ती इनिशियल व्हॅल्यू v ठेवून डाव्या बाजूचे आणि उजव्या बाजूचे दोन्ही पॉइंटर नन म्हणून सेट करतो अशाप्रकारे ट्री मध्ये केवळ एकच व्हॅल्यू असते इनिशियल व्हॅल्यू नन आहे किंवा इतर त्याप्रमाणे आपल्याला ट्री मध्ये तीन नोड त्यापैकी खाली 2 डमी नोड किंवा एकच एम्पटी नोड असलेले एम्पटी ट्री मिळते आपल्याकडे इजएम्पटी असलेले फंक्शन इनिशियल व्हॅल्यू नन आहे किंवा इतर ते चेक करते जर सुरुवातीलाच ट्री मधील सगळ्यात पहिला नोड नन असेल तर ते ट्री एम्पटी ट्री असते नाहीतर ट्री एम्पटी नसते आपण ट्री मधील व्हॅल्यू व्यवस्थितपणे पहाण्याचा प्रयत्न करू त्याला ट्रॅव्हल्सल असे म्हटले जाते आणि बायनरी सर्च ट्री संदर्भात एक उपयुक्त ट्रॅव्हल्सल म्हणजे इनऑर्डर ट्रॅव्हल्सल इनऑर्डर ट्रॅव्हल्सल काय करते प्रथम डावी बाजू एक्सप्लोर करते तीच बाजू रीकर्सिव्हली इनऑर्डर ट्रॅव्हल्सल पद्धतीने एक्सप्लोर करून डिस्प्ले केली जाते त्यानंतर उजवी बाजू रीकर्सिव्हली इनऑर्डर ट्रॅव्हल्सल पद्धतीने एक्सप्लोर करून डिस्प्ले केली जाते तुम्ही कोड पाहिला असता तुमच्या लक्षात येईल की सर्वप्रथम ट्री एम्पटी नसेल तर तुम्ही डाव्या बाजूच्या ट्री चे इनऑर्डर ट्रॅव्हल्सल करण्यासाठी करंट नोड व्हॅल्यू पिकअप केली जाते त्यानंतर उजव्या बाजूच्या ट्री चे इनऑर्डर ट्रॅव्हल्सल करून व्हॅल्यू लिस्ट तयार केली जाते आपण या गोष्टी स्टेप बाय स्टेप कराव्यात नोड 5 ला आपण पोहोचलो आहोत सर्वप्रथम डाव्या बाजूचे इनऑर्डर ट्रॅव्हल्सल एक्सप्लोर करावे आपण 2 व्हॅल्यू असलेल्या खालच्या नोड पर्यंत पोहोचतो हे ट्रेव्हिअल ट्री नाही आपल्याला पुन्हा इनऑर्डर ट्रॅव्हल्सल एक्सप्लोर करावे लागेल आपण आता डाव्या बाजूला जातो त्या ठिकाणी 1 व्हॅल्यू असलेला नोड आहे त्याचे लेफ्ट चाइल्ड आणि राइट चाइल्ड एम्पटी आहेत म्हणून 1 तयार केला जातो आपण मागच्या नोड कडे परत येतो नोड 2 लिस्ट केला जातो आणि त्यानंतर उजव्या बाजूचे इनऑर्डर ट्रॅव्हल्सल एक्सप्लोर करावे लागेल आतापर्यंत आपल्याला 1 2 4 मिळाले आहे अशाप्रकारे नोड 5 च्या डाव्या बाजूच्या सब ट्री चे इनऑर्डर ट्रॅव्हल्सल पूर्ण झाले आहे आता नोड 5 लिस्ट आऊट करून नोड 8 आणि नोड 9 चे इनऑर्डर ट्रॅव्हल्सल करावे नोड 8 ला लेफ्ट चाइल्ड नाही पुढच्या व्हॅल्यू 8 आणि 9 अशा येतात याठिकाणी एक गोष्ट लक्षात येते ती म्हणजे आपण लेफ्ट चाइल्ड व्हॅल्यू करंट व्हॅल्यू च्या आधी प्रिंट करतो त्यानंतर करंट नोड व्हॅल्यू आणि शेवटी राईट चाइल्ड व्हॅल्यू प्रिंट करतो करंट व्हॅल्यू च्या अनुषंगाने सर्व व्हॅल्यू सोर्टेड असतात कारण त्या प्रमाणे सर्च की ऑरगॅनाइझ केल्या असतात रिकर्सीव्हली पुढील प्रत्येक लेवल ट्राय केल्या मुळे इनऑर्डर ट्रॅव्हर्सल सर्चट्री चे आउटपुट नेहमी सोर्टेड लिस्ट असते तुम्ही तयार केलेले ट्री सोर्टेड आहे याची खात्री करण्याचा हा एक मार्ग आहे तुम्ही कंस्ट्रक्टेड सर्च ट्री इनऑर्डर सब ट्रॅव्हर्सल करता आणि या ट्रॅव्हर्सलमधून तुम्हाला मिळणारे आउटपुट ही सोर्टेड लिस्ट आहे याची खात्री करतात या लेक्चर च्या सुरवातीला म्हटल्या प्रमाणे सर्च ट्री कंस्ट्रक्ट करण्याचे मुख्य कारण म्हणजे बायनरी सर्च सारखे काहीतरी डायनॅमिक डेटासह करण्यास सक्षम असणे आमच्याकडे इन्सर्ट अँड डिलिट ऑपरेशन्स देखील असेल परंतु मुख्य फुंडामेंटल ऑपरेशन सर्च करणे आहे बायनरी सर्च प्रमाणे आपण रूट पासून सुरवात करू समजा हे अॅरे लिस्ट च्या मध्यभागी आहे उदाहरणार्थ आम्ही हा एलिमेंट पाहतो जर तो सापडला तर ठीक आहे जर तो सापडला नाही तर योग्य सब ट्री पहावे लागेल सर्च ट्री हे डावीकडील लहान व्हॅल्यू तसेच उजव्या बाजूला मोठ्या व्हॅल्यू सह आयोजित केले जाते जर आपण शोधत असलेली व्हॅल्यू करंट नोडपेक्षा लहान असेल तर आपण डावीकडे जाऊ आणि करंट नोडपेक्षा मोठी असल्यास उजवीकडे जाऊ हे बायनरी सर्च ट्री चे जनरलायझेशन आहे या ठिकाणी वर स्लाडइ मध्ये अगदी सरळ सरळ कोड आहे आम्हाला v ची व्हॅल्यू शोधायचे आहे हा पायथन सिंटॅक्स लक्षात ठेवा फंक्शनचे पहिले पॅरामीटर म्हणून नेहमी सेल्फ असतो करंट नोड एम्पटी असेल तर आपण ते शोधू शकत नाही V मिळाला तर आपण फाल्स रिटर्न करू V मिळाला नाही तर आपण ट्रू रिटर्न करू फक्त तेवढे नाहीतर करंट नोड पेक्षा तो लहान असेल तर आपण डाव्या बाजूला जाऊन त्यासाठी सर्च करू नाही तर उजव्या बाजूला सर्च करू अशाप्रकारे निश्चितपणे साध्या प्रकारचे रीकर्सिव बायनरी सर्च आहे ते सर्च ट्री स्ट्रक्चर प्रमाणे आहे हे स्ट्रक्चर आपल्याला सर्च ट्री मधील सगळ्यात लहान आणि सगळ्यात मोठी व्हॅल्यू शोधण्यास मदत करेल या ठिकाणी एक गोष्ट लक्षात असू द्यावी ती म्हणजे जसे जसे आपण डाव्या बाजूला जाऊन तसे व्हॅल्यू लहान लहान होत जाईल त्यानुसार ट्री मध्ये डाव्या बाजूच्या सगळ्यात लहान पाथ वर सगळ्यात लहान व्हॅल्यू असते डाव्या बाजूच्या पाथ वर आपण पुढे जाऊ शकलो नाही तर त्याचा अर्थ म्हणजे आपल्याला सगळ्यात लहान व्हॅल्यू मिळाली आहे म्हणूनच ट्री एम्पटी नसताना आपल्याला हे फंक्शन अप्लाय करता येते समजा आपण एम्पटी नसलेल्या ट्री मधील सगळ्यात लहान व्हॅल्यू शोधत आहोत त्यासाठी आपण डाव्या बाजूचा पाथ शोधु डाव्या बाजूच्या पाथ वर आपण पुढे जाऊ शकलो नाही तर त्याचा अर्थ म्हणजे आपल्याला सगळ्यात लहान व्हॅल्यू मिळाली आहे डाव्या बाजूला आपण अजून पुढे जाऊ शकलो तर एक स्टेप पुढे जाऊ समजा आपण 5 पासून सुरुवात केली आणि त्या ठिकाणी 5 नोड ला डाव्या बाजूला सब ट्री आहे म्हणजेच 5 पेक्षा लहान व्हॅल्यू 5 नोड चे लेफ्ट चाइल्ड असेल त्या ठिकाणी आपण जाऊन पाहिले असता सगळ्यात लहान व्हॅल्यू 1 आहे कारण नोड 1 ला लेफ्ट चाईल्ड नाही म्हणून उत्तर 1 आहे नोड 1 च्या उजव्या बाजूला नोड 2 आहे दुअली दुहेरी आपण उजवीकडील पाथ वर सर्वात योग्य जास्तीत जास्त व्हॅल्यू असलेला नोड शोधू शकतो जर उजवीकडे काहीही नसेल तर करंट व्हॅल्यू रिटर्न करू नाहीतर आपण रीकर्सिव्ह पद्धतीने उजव्या बाजूला जास्तीत जास्त व्हॅल्यू असलेला नोड शोधण्याचा प्रयत्न करू आपण 5 पासून सुरुवात करू त्यानंतर खाली 7 कडे जाऊ त्या पुढे खाली 9 पर्यंत जाऊ त्या ठिकाणी 9 नंतर पुढे उजव्या बाजूला पाथ नसल्यामुळे 9 ही ट्री मधील मॅक्झिमम व्हॅल्यू आहे आपण नंतर परत येऊ येऊन पाहणार आहोत की या व्हॅल्यू मॅक्झिमम आणि मिनिमम का आहेत तरीही बायनरी सर्च स्ट्रक्चर नुसार या महत्त्वाच्या गोष्टी सहजपणे आपण शोधू शकतो या ठिकाणी आपण एक गोष्ट म्हणत आहोत ती म्हणजे आपल्याला ट्री मधून डायनामीकली नोड ऍड आणि रिमूव करता आले पाहिजे एलिमेंट्स इन्सर्ट करण्यासाठी आपण पहिले फंक्शन पाहिले आहे आपण ट्री मध्ये एलिमेंट कशा पद्धतीने एड करतो ते समजून घेणे बऱ्यापैकी किती सोपे आहे आपण एलिमेंट सर्च करतो आणि तो मिळाला नाही तर ज्या ठिकाणी सर्च थांबते त्या पॉईंट ला आपण मॉडेल इन्सर्ट करतो उदाहरणार्थ समजा आपल्याला 21 या ट्री मध्ये इन्सर्ट करायचा आहे नोड 52 पाहिल्यावर आपण डाव्या बाजूला जात जात नोड 16 पर्यंत पोहोचतो त्यानंतर आपण उजव्या बाजूला 28 पर्यंत पोहोचतो त्याठिकाणी आपल्या लक्षात येते की पाथ संपला आहे आणि या ट्री मध्ये नोड 21 नाही परंतु आपल्या लक्षात आले आहे की 21 हा 28 च्या डाव्या बाजूला हवा म्हणून आपण 21 त्या ठिकाणी इन्सर्ट करतो म्हणजे आपण शोधण्याचा प्रयत्न करतो आणि तो मिळाला नाही तर योग्य जागेवर इन्सर्ट करतो त्याचप्रमाणे तुम्ही नोड 65 शोधण्याचा प्रयत्न करू शकतात 65 हा 52 पेक्षा मोठा आहे म्हणून आपण उजव्या बाजूला जातो त्या ठिकाणी 65 हा 74 पेक्षा लहान आहे म्हणून आपण डाव्या बाजूला जातो परंतु 74 च्या डाव्या बाजूला काहीही नाही म्हणून आपण 65 हा 74 च्या डाव्या बाजूला इन्सर्ट करतो एखाद्या ठिकाणी आधीच व्हॅल्यू असेल तर इन्सर्ट फंक्शन कोणत्याही प्रकारची नवीन व्हॅल्यू डुप्लिकेट स्वरूपात ठेवत नाही उदाहरणार्थ आपल्याला 90 इन्सर्ट करायचा असेल तर आपण 52 पासून उजव्या बाजूला जाऊन पुढे 74 च्या उजव्या बाजूला ट्री मध्ये 91 हा नोड मिळेल म्हणजे 91 इन्सर्ट करण्याचा ट्री वर काहीही फरक पडणार नाही अशाप्रकारे फाइंड अल्गोरिदम चे साध्या पद्धतीने मोडिफिकेशन करता येते आपण सर्च करीत असताना लिफ नोड नंतर एम्पटी नोड पर्यंत पोहोचतो जर आपल्या लक्षात आले की आपण एम्पटी नोड पर्यंत आलो आहोत तेव्हा आपण नवीन नोड तयार करून त्याची व्हॅल्यू v सेट करतो खाली एकही नोड न ठेवता डावीकडे आणि उजवीकडे दोन एम्पटी नोड जोडून एक नवीन फ्रॉन्टिएर तयार करतो दुसऱ्या बाजूला जर आपल्याला ट्री मध्ये व्हॅल्यू मिळाली तर आपण काहीही करत नाही व्हॅल्यू मिळाली नाही तर आपण सर्च ट्री प्रॉपर्टी वापरतो आणि योग्य प्रकारे डावीकडे किंवा उजवीकडे नोड इन्सर्ट करण्याचा प्रयत्न करतो डिलीट बद्दल काय साधारणपणे इन्सर्ट पेक्षा डिलीट हे थोडे कॉम्प्लिकेटेड असते बेसिकली जेव्हा आपल्याला ट्री मध्ये व्हॅल्यू v मिळते ती फक्त एक v असू शकते या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवा ते म्हणजे नोड डिलीट हे आपल्याकडे असलेल्या लिस्ट मधून नोड काढून टाकण्यासारखे नाही आपण सर्च ट्री मधील v ची पहिली कॉपी काढत होतो आमच्याकडे प्रत्येक नोड ची फक्त एक कॉपी असते जर आम्हाला v नोड सापडला तर तो नोड डिलीट करणे आवश्यक आहे आता आपण नेहमीप्रमाणे v साठी सर्च करू या ठिकाणी आपण सर्च करीत असलेला नोड हा लिफ नोड असेल तर तो डिलीट केल्यानंतर ट्री वर काहीही फरक पडणार नाही v नोड साठी एक चाइल्ड असेल तर आपण त्या चाइल्ड ला प्रमोट करू v नोड साठी दोन चाइल्ड असेल तर v नोड व्हॅल्यू काढल्यानंतर त्या ठिकाणी प्रथम होल तयार होईल परंतु v नोडच्या डाव्या आणि उजव्या बाजूला व्हॅल्यू आहेत वर्क करण्यासाठी आपल्याला मॅक्झिमम फंक्शन maxval किंवा मिनिमम फंक्शन minval वापरावे लागेल आपण उदाहरणासह ते कशा पद्धतीने वर्क करते ते पाहू तर समजा आपल्याला 65 डिलीट करणे आहे आपण प्रथम 65 सर्च करू 65 नोड हा ट्री मधील लिफ नोड असल्यामुळे तो सापडतो या पहिल्या केसमध्ये आपल्याला फक्त हा लिफ नोड काढायचे आहे आणि आपण डिलीट काम पूर्ण करतो आता आपण नोड 74 डिलीट करण्याचा प्रयत्न करू आपल्याला 74 हा फक्त एक चाइल्ड असलेला नोड मिळाला आहे नोड 74 केवळ एक चालेल असल्यामुळे आपल्याला फक्त लिंक शॉर्ट सर्किट करून संपूर्ण गोष्ट नोड 52 पर्यंत न्यावी लागेल जेणेकरून नोड 52 डायरेक्टली 91 ला पॉईंट करेल अशा प्रकारे दुसऱ्या केस मध्ये आपण त्या चाइल्ड ला प्रमोट करू फक्त एक चाइल्ड असलेला नोड डिलीट करताना आपण तो नोड बायपास करून त्या नोड चे पॅरेण्ट डिलीट केलेल्या नोड च्या एक मात्र चाइल्ड बरोबर डायरेक्टली कनेक्ट करू शकतो रिझल्ट म्हणून नोड 91 तिथे वर जाईल आता शेवटी आपल्याकडे एक डिफिकल्ट केस आहे आपल्याला ट्री च्या मधोमध असलेला नोड 37 डिलीट करायचा आहे तर आपण सर्च करत नोड 37 वर आलो आणि आता तो डिलीट करायचा आहे नोड 37 काढून टाकले तर आता एक जागा रिकामी होईल ती जागा पुन्हा भरण्या साठी काय करायचे आणि ट्री चा आकार कसा एडजस्ट करायचा म्हणून आम्ही डावीकडे पाहतो आणि मॅक्झिमम व्हॅल्यू शोधून काढतो या ठिकाणी एक गोष्ट लक्षात असू द्यावी ती म्हणजे डावीकडील प्रत्येक व्हॅल्यू 37 पेक्षा लहान आहे आणि उजवीकडे असलेली प्रत्येक व्हॅल्यू 37 पेक्षा मोठी आहे डाव्या बाजूकडील असलेल्या नोड व्हॅल्यू पैकी सध्या मोठी व्हॅल्यू रिकाम्या झालेल्या जागेवर शिफ्ट करतो जेणेकरून डाव्या बाजूच्या सर्व व्हॅल्यू शिफ्ट केलेल्या व्हॅल्यू पेक्षा लहान असतील आपण उजव्या बाजूकडे सर्वात लहान व्हॅल्यू देखील रिकाम्या झालेल्या जागेवर शिफ्ट करू शकतो परंतु तसे न करता डाव्या बाजूकडील सध्या मोठी व्हॅल्यू रिकाम्या झालेल्या जागेवर शिफ्ट करू आपण डाव्या बाजूची सध्या मोठी व्हॅल्यू 28 सर्च करून त्या ठिकाणी नेतो आता आपल्याकडे 28 च्या दोन सध्या व्हॅल्यू नकोत म्हणून आपल्याला 28 काढून टाकावा लागेल आपण ते कसे करावे सब ट्री मधील नोड 28 डिलीट करावा लागेल परंतु त्यामुळे प्रॉब्लेम होईल कारण नोड डिलीट करण्यासाठी आपण पुन्हा नोड डिलीट करत आहोत या ठिकाणी एक गोष्ट लक्षात असू द्यावी ती म्हणजे मॅक्सिमम व्हॅल्यू उजव्या बाजूच्या पाथ दरम्यान डिफाइन करण्यात आली आहे उजव्या बाजूच्या पाथ लीफ नोड म्हणून संपेल किंवा शेवटच्या नोडला केवळ एक चाइल्ड असेल आपल्याला माहिती आहेच की शेवटी लीफ नोड असेल किंवा शेवटच्या नोडला केवळ एक चाइल्ड असेल तर त्या आपण मागे पाहिलेल्या दोन केस प्रमाणे मॅक्झिमम व्हॅल्यू शिवाय हँडल करता येतात आपण केवळ 28 डिलीट करून 21 प्रमोट केला आहे अशाप्रकारे डिलीट वर्क होते आता आपण फंक्शन पाहू त्या ठिकाणी व्हॅल्यू v नसेल तर सोपी केस रिटर्न होईल करंट नोड ला व्हॅल्यू मिळाली नाही आणि ती व्हॅल्यू करंट नोड पेक्षा लहान असेल तर आपण डाव्या बाजूला जाऊन डिलीट करू ती व्हॅल्यू करंट नोड पेक्षा मोठी असेल तर आपण उजव्या बाजूला जाऊन डिलीट करू करंट नोड ला व्हॅल्यू मिळाली तर थोडे कठीण काम आहे करंट नोड लिफ नोड असेल म्हणजे लेफ्ट आणि राईट चाइल्ड दोन्ही एम्पटी असतील तर हे फंक्शन कसे लिहावे तर आपण त्याला एम्पटी करू थोड्याच वेळात मी त्याबद्दलचा कोड तुम्हाला सांगतो जर लिफ नोड असेल तर आपण ते बरोबर डिलीट करतो ही पहिली साधी केस आहे लिफ नोड असेल तर आपण ते फक्त डिलीट करतो आणि एम्पटी नोड बनवितो फक्त एक चाइल्ड असेल तर आपण हा नोड डिलीट करतो तर प्रत्यक्षात या केस मध्ये जर डावे एम्पटी असेल तर आम्ही फक्त उजवीकडे प्रमोट करू जर डावे एम्पटी नसेल तर आपण डावीकडून मॅक्झिमम व्हॅल्यू कॉपी करू आणि डावीकडील मॅक्झिमम व्हॅल्यू डिलीट करू त्या आपल्याला या ठिकाणी पहावे लागणार आहे की हे दोन फंक्शन एम्पटी आणि कॉपी या गोष्टी बरोबर करतात नोड एम्पटी करणे म्हणजे त्या नोड च्या तिन्ही फिल्ड नन म्हणून कन्वर्ट करणे त्या वेळेला सेल्फ डॉट व्हॅल्यू नन असते तसेच सेल्फ डॉट लेफ्ट सेल्फ डॉट राईट देखील नन असते त्यानंतर रिटर्न करताना एम्पटी नोड डिस्कनेक्ट केला जातो अशाप्रकारे एम्पटी फंक्शन असते तर कॉपी फंक्शन हे उजव्या बाजूच्या सर्व गोष्टी घेऊन वर शिफ्ट करत जाते उजव्या बाजूची व्हॅल्यू घेऊन करंट व्हॅल्यू केली जाते लेफ्ट व्हॅल्यू राईट डॉट लेफ्ट करून लेफ्ट केली जाते बेसिकली नोड घेऊन एका नंतर एक व्हॅल्यू कॉपी केल्या जातात आपण राईट डॉट व्हॅल्यू करंट व्हॅल्यू म्हणून कॉपी करतो राईट डॉट लेफ्ट व्हॅल्यू करंट लेफ्ट राईट डॉट राईट व्हॅल्यू करंट राईट व्हॅल्यू म्हणून कॉपी करतो त्या सर्व गोष्टींसाठी किती वेळ लागेल तुम्ही लक्षपूर्वक पाहिले तर तुमच्या लक्षात येईल की प्रत्येक केस मध्ये व्हॅल्यू सर्च करण्यासाठी पाथ वर खाली जावे लागते त्या पाथ वर व्हॅल्यू मिळते किंवा खाली शेवट पर्यंत पोहोचतो आणि आपण थांबतो ट्री च्या हाईट नुसार प्रत्येक ऑपरेशनची कॉम्प्लेक्ससिटी ठरते जर आपल्याकडे बॅलेन्स ट्री म्हणजेच ट्री च्या प्रत्येक नोड ला लेफ्ट आणि राईट चाइल्ड सारख्याच आकाराचे असतात जर आपल्याकडे बॅलेन्स ट्री असेल तर ऑपरेशन लक्षात येणे कठीण जात नाही आपल्याकडे हाईट लॉगरिदमिक आहे ते हीप सारखे आहे हीप हे बॅलेन्स ट्री चे उदाहरण आहे सर्च ट्री हे हीप चा सब सेट असणार नाही कारण ट्री मध्ये काही होल असतील परंतु सर्वसाधारणपणे लॉगरिदमिक हाईट असेल आम्ही या विशिष्ट कोर्समध्ये बॅलेन्स ट्री कसे करावे ते एक्सप्लेन करणार नाही तुम्ही ते AVL ट्री सोबत पाहू शकता AVL ट्री जे बॅलेन्स ट्री ची एक वरायटी आहे जी रोटेटिंग सब ट्री द्वारे बॅलेन्स केली जाते प्रत्येक नोडवर बॅलेन्स राखण्यासाठी आणि हे सर्व ऑपरेशन लॉगरिदमिक असल्याची खात्री करण्यासाठी इन्सर्ट आणि डिलीट करत असताना बॅलेन्सिन शक्य आहे आपण डायरेक्टली कोड पाहू आणि तो एक्झिक्युट करू आपण येथे लिहिलेल्या सर्व गोष्टी प्रत्यक्षात वर्क करतात याची खात्री करू येथे आमच्याकडे लेक्चर मध्ये दाखविलेला एक पायथन कोड आहे एम्पटी नोड लिव्हज कसे ओर्गानिज्ड केले जातात याबद्दल एक कमेंट जोडली आहे कोड मध्ये एक कन्स्ट्रक्टर आहे जो दोन एम्पटी चिल्ड्रन सह एक एम्पटी नोड किंवा लीफ नोड सेट करतो नंतर इसएम्पटी आणि इसलीफ फंक्शन च्या मदतीने करंट व्हॅल्यू नन किंवा दोन्ही लेफ्ट आणि राईट चिल्ड्रन एम्पटी आहे का ते चेक करतो आमच्याकडे मेक एम्पटी हे फंक्शन लीफला एम्पटी नोडच्या कॉपीराइटमध्ये कॉपी करते करंट नोडवर योग्य चाइल्ड व्हॅल्यूज कॉपी करते आमच्याकडे बेसिक रिकर्सिव फंक्शन्स आहेत आपण फाईंड ने सुरुवात करतो फाईंड हे बायनरी सर्च करण्यासारखे आहे त्यानंतर इन्सर्ट देखील फाईंड सारखे आहे काही फाईंड झाले नाही तर इन्सर्ट करण्याचा प्रयत्न करतो शेवटी आमच्याकडे maxval आहे जे आपण डिलीट करण्यासाठी बनवले आहे एखाद्या परिस्थितीत जेव्हा आपल्याला डिलीट करावी लागणारी व्हॅल्यू सापडेल ते लिफ असेल तर ते डिलीट करून एम्पटी नोड बनवितो तर लेफ्ट चाइल्ड एम्पटी असेल तर राईट चाइल्डची कॉपी करतो अन्यथा आम्ही लेफ्टकडून मॅक्सिमम व्हॅल्यू डिलीट त्या मॅक्सिमम व्हॅल्यू ला करून करंट ला प्रमोट करतो शेवटी आमच्याकडे इनऑर्डर ट्रॅव्हर्सल आहे ट्री व्हॅल्यूजमधून सोर्टेड लिस्ट तयार करतो आणि str फंक्शन फक्त इनऑर्डर ट्रॅव्हर्सल डिस्प्ले करतो पुढे गेल्यावर उदाहरणार्थ आपण एम्पटी ट्री सेंट अप करण्यासाठी पॅकेज इम्पोर्ट करतो त्यानंतर काही रॅण्डम व्हॅल्यू सोर्टेड ऑर्डर मध्ये ठेवत नाही कारण सोर्टेड ट्री मध्ये एका वेळी एक इन्सर्ट केले तर खूप लांबचा पाथ तयार होतो म्हणून रॅण्डम ऑर्डर ठेवण्याचा प्रयत्न आहे सर्व व्हॅल्यू ट्री मध्ये इन्सर्ट केल्यानंतर प्रिंट ट्री आपल्याला 1 2 3 4 असे सोर्टेड व्हर्जन देते आपण अधिक व्हॅल्यू इन्सर्ट करू शकतो मी रॅण्डमलि 17 इन्सर्ट करू शकतो 14 आणि 18 च्या आधी 17 आहे हे व्हेरिफाय करू शकतो मी हे इन्सर्ट करत राहू शकतो मी 4 5 व्हॅल्यू देखील इन्सर्ट करू शकतो कारण मी पूर्णांक स्पेसिफाय केलेले नाहीत तर ते 4 आणि 5 च्या दरम्यान ठेवते मी डिलीट करू शकतो उदाहरणार्थ मी 3 डिलीट केल्यानंतर माझ्याकडे 1 2 4 आहे मी 14 डिलीट केल्यानंतर माझ्याकडे 7 आणि 17 दरम्यान 14 नाही जरी आमच्याकडे बॅलेन्स असले तरी ही वाढ निश्चितपणे कार्य करते जर आपण त्यात बॅलेन्स राखला नाही तर धोका असा आहे की जर आपण सोर्टेड सिक्वेन्स इन्सर्ट करत राहिलो आणि मोठी व्हॅल्यू देखील इन्सर्ट करत तर ती राईट चाइल्ड ला जोडत राहते त्यामुळे एक लांब पाथ असलेले ट्री दिसते आणि सोर्टेड लिस्ट सारखे बनते आणि प्रत्येक इन्सर्टला ऑर्डर एन टाईम लागेल परंतु जर आपण रोटेशन तयार केले असेल तर आपण एव्हीएल ट्री वापर करून सुनिश्चित करू शकतो की ट्री कधीही लॉग n पेक्षा जास्त उंचीवर वाढणार नाही म्हणून इन्सर्ट फाईंड अँड डिलीट ऑपरेशन्स ते सध्या मेंटेन करत असलेल्या व्हॅल्यू च्या संख्येनुसार नेहमी लॉगरिदमिक असतात